तर आपण पुढे काय करणार आहोत आपण सखोल बुडी मारू आणि ग्रेडियंट आणि सामान्यत वापरल्या जाणार्या काही ऑपरेटरची कल्पना कशी सामान्य करावी ते पाहू तर आता आम्ही परिभाषित केलेले हे ग्रेडियंट आम्हाला हे नेहमी असेच दिसेल असं नाही तर आम्ही तीन घटकांच्या बाबतीत लिहिले आहे आणि हे मी आधीच लिहून ठेवले आहे मी हे पुन्हा लिहीन तर लक्षात ठेवा मी सोयीसाठी थोडासा बदल केला आहे डाव्या बाजूला युनिट वेक्टर लिहिले आता तुम्ही पाहु शकता की येथे f पुन्हा पुन्हा एक्सप्रेशन मध्ये दिसत आहे तर अॅबस्ट्रॅक्शनची एक कृती म्हणजे f वरून मुक्त होऊ आणि ऑपरेटरची व्याख्या करूया तर मी या ग्रेडीएंटला कॉल करू शकतो मी त्यास ऑपरेटर असे म्हणू शकतो तर या ऑपरेटरला नेहमी कार्य करण्यासाठी काही फंक्शनची आवश्यकता असते म्हणून मी हे येथे लिहित असल्यास हे अपूर्ण आहे या अर्थाने की ते कशावरुन काय करीत आहे हे मला सांगत नाही त्यास कार्य करण्यासाठी शक्ती किंवा कार्य करण्याची फील्ड आवश्यक आहे आणि त्या बाबतीत हे क्षेत्र एक स्केलेर फील्ड आहे जेव्हा मी येथे प्लग इन करतो तेव्हा येथे ग्रॅड एक्सप्रेशन वाढवितो आणि f ठेवल्यास हे एक्सप्रेशन परत मिळते आता येथे हा ऑपरेटर खूपच वेक्टरप्रमाणे आहे तर ते वेक्टर कॅल्क्युलसच्या नेहमीच्या नियमांचे पालन करतात तर उदाहरणार्थ अर्थातच आपल्याला माहित आहे की ग्रेडियंट हे आहे म्हणून मी दोन वेक्टर दरम्यान डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो प्रथम ग्रेडीयंट म्हणा तर स्केलर फंक्शन याला ग्रेडीयंट असे म्हणतात डायव्हर्जन्स म्हणून हे दोन वेक्टर दरम्यान डॉट प्रोडक्ट घेतो हे डॉट प्रॉडक्ट बरोबर आहे तर हा एक वेक्टर आहे जो मी डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो परंतु जेव्हा यापैकी एक डेल ऑपरेटर असतो तेव्हा या कृतीला वेक्टरचे डायव्हर्जन्स म्हटले जाते तर हे बिंदू होते दुसरी गोष्ट क्रॉस प्रोडक्ट बरोबर आहे तर आम्हाला माहित आहे की मी दोन वेक्टर घेऊ शकतो आणि त्याचे क्रॉस प्रॉडक्ट परिभाषित करू शकतो तर त्याचप्रमाणे मी हे दोन वेक्टर घेऊ शकतो आणि क्रॉस प्रॉडक्ट घेऊ शकतो म्हणून आपल्याला माहित असलेले क्रॉस प्रोडक्ट वेक्टर कॅल्क्युलसच्या भाषेत त्याला वेक्टर "ए" चे कर्ल म्हणतात म्हणून आम्ही ग्रेडियंटपासून सुरुवात केले आम्ही डेल ऑपरेटरची व्याख्या केली डेल ऑपरेटर असे काहीतरी आहे जे स्वतः उभे राहते आपण पाहू शकता की त्याचे तीन घटक आहेत तर हे एक वेक्टर दिले जाते ज्याला मी त्याचे डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो याला डायव्हर्जन्स म्हणतात मी क्रॉस प्रोडक्ट घेऊ शकतो ज्यास कर्ल म्हणतात किंवा मी त्या स्केलर फंक्शनवर कार्य करू शकतो तर लक्षात ठेवा येथे हे प्रमाण एक वेक्टर आहे येथे हे प्रमाण एक स्केलेर आहे आणि येथे हे प्रमाण वेक्टर असेल तर हे असे नट आणि बोल्ट आहेत ज्यात मॅक्सवेलच्या समीकरणांची संपूर्ण भाषा लिहली जाईल यामुळे आम्हाला या ऑपरेटरवर थोडा आत्मविश्वास मिळेल चला तर मग या ऑपरेटरंकडे एकेक करून बघू तर प्रथम ऑपरेटर म्हणजे डायव्हर्जन्स तर डायव्हर्जन अगदी सोप्या पद्धतीने मी वेक्टर ए घेतला आहे आणि त्याचे तीन घटक आहेत म्हणून मी हे डॉट प्रॉडक्ट घेताना लिहीणार आहे हे स्केलेर ठीक आहे असे सांगण्यापूर्वी मला मिळेल आता या प्रमाणात काय आहे याचे काही अतिशय भौमितिक अर्थ आहेत तर हे डायव्हर्जन हे क्रमवारी लावते की एखाद्या वेक्टरने दिलेल्या बिंदूपासून किती डायव्हर्ज होते तर हे अंतर्ज्ञानी भूमितीय चित्रे आहेत तर काही उदाहरणे घेऊ तर असे म्हणूया की येथे माझे काही मुद्दे आहेत आपण याला मूळ म्हणा आणि मी याप्रमाणे वेक्टर फील्ड रचण्याचा प्रयत्न करीत आहे तर हे वेक्टर फील्ड काय आहे हे गोलाकार निर्देशांकामधील स्थान वेक्टर x y z शिवाय दुसरे घटक नाहीत तर मी मूळ येथे हे प्लॉट केल्यास ते नेहमी कोणत्या दिशेने निर्देशित करते पूर्णपणे बाह्य दिशेने आणि मी मूळपासून दूर दूर जाताना मॅग्नीट्यूड वाढेल तर त्यांचे असे दर्शित केले जाईल मी पुढे जास्तीत जास्त लांब लांबी काढू शकेन व्हेक्टरची लांबी मॅग्नीट्यूड दर्शवते आणि ती नेहमी बाहेरील दिशेने रेडियल असते तर सर्वत्र अंतराळातील कोणत्याही वेळी ते बाहेरील दिशेने निर्देशित करीत आहे आता आपण पाहू शकता की जर मी येथे या ठिकाणी गणना केली तर वेक्टर फील्ड एका बिंदूपासून दूर सरकत आहे म्हणून आम्ही अंतःकरणाने अपेक्षा करतो की या वेक्टरचे डायव्हर्जन्स शून्य असेल मी काय घेणार आहे ते मी येथे नेले की आपण पाहू शकता मला मिळणार आहे आणि ते 3 आहे ते नॉन झेरो प्रमाण आहे पुढील गोष्ट म्हणजे माझ्याकडे पुढील उदाहरण म्हणजे वेक्टर फील्ड जे अवकाशात स्थिर असते तर हे z अक्षाच्या बाजूने स्थिर आहे जर हे z z अक्षाने म्हणायचे असेल तर त्याची सर्वत्र स्थिर लांबी असेल मी या जागेवर कोणत्या बिंदूची योजना आखली हे वेक्टर फील्ड असे आहे काही फरक पडत नाही तर हे खरोखर कोठूनही सरकले जात नाही हे असेच आहे की सर्वत्र निरंतर वेगाने वाहनाऱ्या नदीसारखे ते वाहत आहे म्हणून जेव्हा मी येथे या वेक्टर फील्डचे डायव्हर्जन्स घेतो तेव्हा आपण काय अपेक्षा करता फक्त पहिली दोन वळणे आहेत 0 मी यासह सोडणार आहे आणि जे 0 आहे माझे पुढील उदाहरण नदीसारखे आहे परंतु z दिशेने जाताना वेग पकडत आहे जर हे येथे z अक्षावर असेल तर आणि हे z बरोबर 0 आहे असे समजू तर कोणत्या मार्गाने जाणार आहे तर प्रथम लहान z येथे त्याचे मूल्य लहान होणार आहे आणि नंतर मॅग्नीट्यूड येथे उचलते आणि जेव्हा मी निगेटिव्ह झेडवर जाईल तेव्हा ते पुन्हा दिशानिर्देश बदलते ते मॅग्नीट्यूड लहान आहे आणि असेच आहे तर पुन्हा या वेक्टर फील्डची अंतर्ज्ञानी कल्पना आहे की ती वळत आहे तर जेव्हा मी पुन्हा येथे डायव्हर्जन्सची गणना करतो तेव्हा हे दोन काहीच योगदान देणार नाहीत आणि मी युनिट डायव्हर्जन्स सोबत शिल्लक राहील तर हे आपल्या वेक्टर फील्डमध्ये काय चालले आहे याची एक छान भौमितीय अंतर्ज्ञान देते आपल्याला वेक्टर फील्ड काय दिसते हे मोजण्यासाठी मोजण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत तर डायव्हर्जन्स हे येथे पहिले साधन आहे पुढील भाग कर्ल आहे तर कर्ल क्रॉस प्रॉडक्टचे सामान्यीकरण आहे आणि जसे आपण दोन वेक्टर दरम्यान क्रॉस प्रोडक्ट घेतो त्याप्रमाणे आपण येथे येथे आणि येथे आणि पहिल्या घटकांचे भाग लिहितो तेव्हा आपण x y z लिहितो आणि कॉम्पोनंट्स खालच्या रांगेत जात आहे तर आम्ही लिहू शकतो क्रॉस प्रॉडक्टचे नियम आपल्या सर्वांना माहित आहेत हे घटक घटकात लिहायचे असल्यास कंसात लिहा पहिला घटक असेल पुढील घटक दिशेने असेल तर ते होणार आहे आणि तिसरे प्रमाण तसेच असेल ते प्रमाण होणार आहे म्हणून जेव्हा मी याकडे पहातो तेव्हा हे करण्याचा हा चक्रीय मार्ग आहे जेव्हा जेव्हा मी याला घेईन तेव्हा मी हा फरक घेईन हा पहिला आणि हा वजा नंतर तसच जेव्हा मी याला घेईन तेव्हा हा फरक होईल आपण ज्यांनी या गोष्टीवर चिडचिडेपणा केला त्यांनी आपण स्वतः काही सराव उदाहरणे करू शकता हे फार कठीण नाही आता डायव्हर्जन्स ऑपरेटरच्या विपरीत कर्ल ऑपरेटर हे मापन करतो की वेक्टर किती फिरत आहे किंवा एखाद्या बिंदूबद्दल किती फिरत आहे तर पुन्हा नदीची समानता ठेवून माझ्याकडे पाण्याचे भँवर असल्यास ते फिरत आहे तर कर्ल अशी एक चीज आहे जी वेक्टर फील्ड किती फिरत आहे हे मोजते तर मी येथे काही उदाहरणे घेतल्यास तर पहिले उदाहरण त्याच वेक्टर फील्डचे आहे जे माझ्या आधीच्या उदाहरणामध्ये होते तर मूळपासून रेडिएली बाहेरच्या दिशेने जात आहे तर हे एखाद्या वेक्टर फील्डसारखे दिसते आहे जे तरीही फिरत आहे अंतर्ज्ञानाने असे दिसते की हे तरीही फिरत आहे तर आपण आपल्या अंतर्ज्ञानाची पुष्टी करूया येथे एका कर्लची गणना करू तर आपण पहात असलेला पहिला घटक म्हणजे तो येथे आहे तर A z म्हणजे z हे z आहे जे कि 0 आहे A y हे y आहे हे 0 आहे त्याचप्रमाणे A x x आहे हे 0 आहे तर मला एक मोठा फॅट 0 मिळणार आहे तर ते 0 वेक्टर आहे आणि याचा अर्थ आहे कारण हे वेक्टर फील्ड येथे आहे ते फिरत नाही ते फक्त बाहेर वळते परंतु ते फिरत नाही फिरत नाही हे पाहण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे मी एक लहान पॅडल टाईप केल्यास तो उजवीकडे फिरण्यास सुरवात करेल जर मी येथे एक लहान पॅडल टाकला तर ते फक्त बाहेरून ढकलले जाईल हे स्वतःच्या अक्षांप्रमाणेच फिरत नाही आता हे दुसरे उदाहरण आहे जे हे x y प्लेन मध्ये आहे तर आपण येथे x y प्लेन रेखांकित करू तर हे वेक्टर फील्ड कसे दिसते आहे तर आपण उदाहरणार्थ x अक्षरासह प्रत्येक बिंदूवर x अक्ष घेऊ या येथे हे फील्ड कसे काढावे हे प्रमाण किती आहे तर असे काहीतरी रेखाटणे योग्य आहे काय तर उदाहरणार्थ आपण येथे एक बिंदू घेऊ तर मग याला म्हणू 1 0 तर येथे हे वेक्टरचे घटक काय आहेत ते 1 0 आहे तर हे एक 010 बरोबरच होणार आहे तर ते युनिट लांबीचे वेक्टर कोणत्या दिशेने निर्देशित करतात वाय हॅट बरोबर तर हे असेच होणार आहे चला येथे एक बिंदू घेऊ तर आपण याला 1 1 म्हणू तर x बरोबर 1 y बरोबर 1 असेल तर आता हा मार्ग कोणता आहे तर x घटक आहे 1 1 0 बरोबर तर हा वेक्टर आहे जो कोणत्या मार्गाने निर्देशित करतो तर एक्स घटक नकारात्मक आहे y घटक सकारात्मक आहे तर हे असे दाखवत आहे जसे की 45 डिग्री बरोबर तर आपण यासारखे काहीतरी मिळवणार आहात हे रेखाटणे सुरू ठेवू शकता हे टेक्स्टबुक चकरा मारण्याचे उदाहरण आहे तर पुन्हा आपण या वेक्टर फील्डच्या डायव्हर्जन्सची सॉरी कर्लची गणना करू या चला तर मग येथे पहिला घटक घेऊ तर हे 0 आहे तर ही संज्ञा 0 आहे x आहे आता 0 आहे तर प्रथम घटक 0 आहे आता येथे असलेल्या दुसऱ्या घटकाकडे जाऊ वजा y आहे परंतु झेडच्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह 0 आहे 0 आहे तर ही संज्ञा देखील 0 आहे तर अडचणीत असलेले आपले अंतर्ज्ञान आपण शोधून काढूया तर आपण येथे तिसरा टर्म बरोबर x घेऊ आता ते 1 वजा व दुसरे पद बरोबर y आहे विद्यार्थीः वजा 1 वाय वजा 1 राइट तर वजा वजा होईल विद्यार्थी प्लस बरोबर तर हे 2 होते तर हे नॉन झेरो आहे आणि आपला परिचित हा आपला उजवा हात कर्ल अंगठा नियम आहे जो आपण या बाजूने फिरवू शकता आणि कर्ल आपल्याला दर्शवित आहे की वेक्टर नॉन झेरो आहे तर हे फिरणारे फील्ड आहे आम्ही येथे आणखी एक उदाहरण घेऊ शकतो साधेपणासाठी पुन्हा एक्सवाय प्लेनमध्ये आता हे वेक्टर फील्ड कसे दिसते तर आपण येथे 1 0 वर काही पॉइण्ट घेऊ या हे पॉइंटिंग कोठे आहे येथून वर पुन्हा येथून उजवीकडे संपूर्ण x अक्षाबद्दल सॉरी संपूर्ण y अक्षांबद्दल काय x 0 येथे तर जर येथे फंक्शन 0 असेल तर मी उच्च व उच्च मूल्यांकडे जात असताना हे मोठे आणि मोठे होईल जेव्हा मी इथल्या अगदी लहान भागावर येतो तेव्हा येथे या बिंदूचे काय आहे जर ते खाली दिशेने जात असेल तर कोणत्या मार्गाने ते सूचित करेल कारण x नकारात्मक आहे परंतु ते नेहमी प्लस y दिशेने योग्य दिशेने जाईल तर दिशा निश्चित केली आहे तर हे तिसरे उदाहरण आहे चला पुन्हा गणना करूया तर आपली अंतर्ज्ञानी कल्पना काय आहे ही फिरते किंवा फिरत नाही तो फिरत नाही तर उत्तर काय आहे ते पाहूया तर पहिला घटक म्हणजे आपण येथे येत आहोत 0 आहे x आहे ही संज्ञा 0 आहे जसे मी दुसरे टर्म घेतो 0 आहे हे 0 आहे 0 आहे पुन्हा माझ्याकडे 0 आहे तिसरा टर्म रोचक शब्द आहे तर x आहे तर dAydx 1 आणि 0 आहे बरोबर तर हे प्रत्यक्षात 1 आहे बरोबर तर तुम्ही पाहु शकता की येथूनच एक चक्र चालू आहे तर या दिशेने हे या दिशेने निर्देशित करीत आहेत समजा मी येथे एक पॅडल ठेवतो आपण पाहू शकता की या फोर्सने या पॅडलला येथे फिरविले आहे तर आमचे अंतर्ज्ञान योग्य आहे की या वेक्टर फील्डमध्ये त्याबद्दल चक्रव्यूह आहे तर कर्ल नॉन झेरो आहे तर आपल्याला माहिती आहे की हे पारंपारिकरित्या कर्ल आणि डायव्हर्जन्स सारख्या संज्ञा आहेत ज्यांची हायस्कूलमध्ये आम्हाला खूप भीती वाटत होती परंतु आपण पाहू शकता की त्यांचे अगदी साधे भौमितिक अर्थ आहेत आम्ही त्यात आरामदायक आहोत आम्ही आपले विद्युत चुंबकीय समीकरण लिहू शकतो त्यात अगदी सहजतेने